नमस्कार आणि पूर्णांक अतिप्रवाह असुरक्षा प्रात्यक्षिकेस आपले स्वागत आहे तर आपण आज जे पाहत आहोत तो एक सोपा प्रोग्राम आहे जो आपल्यापैकी बर्याच जणांनी या विशिष्ट पद्धतीने कोड केला आहे परंतु आपण या कार्यक्रमात असुरक्षितता असल्याचे दर्शवू आणि या असुरक्षाचा उपयोग प्रत्यक्षात execution साठी कसा केला जाऊ शकतो किंवा प्रोग्रामला अगदी abnormal पद्धतीने बनवु आपण पाहत असलेला कोड व्हीएम मध्ये आहे जो या विशिष्ट कोर्स बरोबर पाठविला गेला आहे जो सिक्योर सिस्टम अभियांत्रिकी एनपीटीईएल कोर्स आहे आणि असा प्रोग्राम NPTEL Codesmodule7 या निर्देशिकेत उपस्थित आहे तर आपण integer overflow c ह्या फाईल मध्ये पाहु आता आपण पाहत असलेला प्रोग्रॅम अगदी सोपा आहे तेथे दोन फंक्शन्स main आणि function आहेत main function मध्ये आपल्याकडे a b आणि c हे तीन लोकल व्हेरिएबल्स आहेत a ची व्हॅल्यू 1 आहे b हे कमांड लाइन अर्ग्युमेंट्स मधुन इनपुट घेते आणि c हे मूलत a b आहे आता जर c ची व्हॅल्यू 0 पेक्षा जास्त असेल म्हणजे जर c ही पॉझिटिव्ह संख्या असेल तर c चे मूल्य 0 होते आणि फंक्शन समाप्त होईल प्रथम हे योग्य मार्गाने कार्य करत असल्याचे पाहू आणि म्हणूनच आपण हा कोड खालीलप्रमाणे बनवुया make team नंतर make आणि आपण पूर्णांक ओव्हरफ्लो run करू आणि 55 अशी संख्या निर्दिष्ट करू आणि जे आपण पाहतो ते म्हणजे बेरीज 55 1 हे 56 प्रिंट झाली आहे आता फक्त कोडकडे eyeballing करून कोडमधील बग अगदी स्पष्ट दिसत नाही परंतु आता आपण हे जे काही दर्शवितो ते म्हणजे सामान्यत वापरकर्त्याच्या नियंत्रणाखाली असलेले इनपुट बदलून हा प्रोग्राम maliciously वागण्यास सक्षम होईल उदाहरणार्थ आक्रमणकर्ता b चे सकारात्मक मूल्य देऊ शकते आणि या विशिष्ट कार्यासाठी विनंती करू शकेल म्हणून आपण येथे असुरक्षिततेचा फायदा घेणार आहोत ते म्हणजे ह्या प्रत्येक व्हेरिएबल्स इन्टचा आकार 231 आहे तर सामान्यत हा एक signed integer असतो जेणेकरून 32 bit मशीन 231 1 आहे जर हे व्हॅल्यू प्रत्यक्षात b ला इनपुट म्हणून दिले असेल तर हे कमाल मूल्य 1 wrapping ला कारणीभूत होईल आणि c ची व्हॅल्यू 0 होईल तर 231 1 चे मूल्य प्राप्त केले जाऊ शकते आपण आत्ताच त्याची गणना करू म्हणजे हे दशांश मोड मध्ये ठेवले आहे आणि आपण 231 1 घेतो हे विशिष्ट मूल्य 2147483647 दिले जाईल तर हे इनपुट ओव्हरफ्लो आणि येथे ही value paste करू आणि आपल्याला दिसेल की c ची व्हॅल्यू 0 झाली आहे आणि म्हणूनच जर condition enter केली नसेल तर फंक्शन सुरू केला असेल तर attackers असे कसे करू शकतात ते म्हणजे आपण आपोआप घेत असलेल्या इनपुटमध्ये हे manipulate करू शकतील जेणेकरून तेथे ओव्हरफ्लो होईल आणि आपण चाचणी दरम्यान अशा ओव्हरफ्लोचा विचार केला नसेल आणि यामुळे त्या कोडमध्ये vulnerable functions सक्षम असतील आणि इतर malicious aspects पाहु म्हणून यापैकी काही गोष्टी आपण या आधीच्या व्हिडिओंमध्ये पाहिलेल्या पूर्णांक ओव्हरफ्लोशी संबंधित या लेक्चरच्या भागाच्या रूपात चर्चा केल्या आहेत आणि यापैकी बर्याच आधुनिक मालवेअरमध्ये अशा अतिसंवेदनशीलता पूर्णांक ओव्हरफ्लो किंवा पूर्णतेची सही किंवा पूर्णांकाची रुंदी ची अंमलबजावणी subvert करण्यासाठी वापरली जाईल आणि पेलोड तयार करू धन्यवाद